प्रिय सहभागी पहिल्या आठवड्याच्या तिसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण समीपतेच्या मूलभूत परिभाषांबद्दल चर्चा केली होती वेगवेगळे झोन म्हणजे निकटचे सामाजिक वैयक्तिक आणि सार्वजनिक अंतरांचे चार झोन या झोनचे सांस्कृतिक अर्थ देखील पाहिले होते आजच्या चर्चेमध्ये आपण संपर्क असल्यामुळे आणि संपर्क नसल्यामुळे संस्कृती कशा भिन्न करता येतील हे ठरवू शकतो विशिष्ट संस्कृतींमध्ये संदर्भ किती महत्त्वाचा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समजुतींकडे देखील पाहत आहोत आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रॉक्सॅमिक्स म्हणजे समीपता शास्त्र या मॉड्यूल मध्ये आपण परस्परांमधील अंतरावर लक्ष्य देत आहोत संवेदना भावना आणि कल्पनांचे आकलन करण्यासाठी कधी नकळत आणि कधीकधी जाणीवपूर्वक स्वत मध्ये आणि इतर लोकांमध्येही अंतर राखतो आहोत तथापि असे आढळले आहे की सूक्ष्म जागेची रचना देखील प्रॉक्सिमिक्स मागील तत्व समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे हॉलने अगदी स्पष्टपणे भाष्य केले आहे की पुरुषांचे दररोजचे व्यवहार करताना हेच अंतर आहे आणि ते पुढे म्हणतात की ही त्याच्या घरे इमारती आणि शेवटी शहराची रचना ही जागेची संस्था आहे असे आढळले आहे की निकटताप्रॉक्सिमिक्स केवळ दोघे आणि संघाच्या परिस्थितीत आणि लोकांमध्ये ठेवत असलेल्या अंतराकडे पाहत नाहीत तर काही संदेशांच्या संप्रेषणात जागेशी आणि त्याच्या व्यवस्थेशी संबंधित विविध पैलू कशाप्रकारे महत्त्वपूर्ण आहेत हे देखील पाहते त्याच वेळी असे आढळते की समीपता शास्त्र प्रॉक्सिमिक्स देखील त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमी नुसार एखाद्या विशिष्ट अंतरांमुळे आत्मविश्वासाशी आणि भावनांसंबंधित अंतर कसे लोकांमध्ये उपद्रव निर्माण करू शकतात हे सुचवतात हॉलच्या चार झोनच्या वितरणाबद्दल काहीवेळा टिप्पणी केली गेली असली तरी त्यानुसार कृती केली गेली नाही तर त्याच्या मूळ अनुमानानुसार वर्तन देखील सांस्कृतिक बाबींवर अवलंबून आहे सांस्कृतिक बाबींच्या या पैलूवर आपण तपशीलवार चर्चा करू हॉलने भाष्य केले आहे की संस्कृतींचा दोन प्रकारे गट केला जाऊ शकतो त्यांनी 1959 मध्ये प्रकाशित झालेल्या सायलेंट लँग्वेज या पुस्तकात संपर्क आणि संपर्क नसलेल्या संस्कृतींबद्दल चर्चा केली आहे संपर्काची त्यांची कल्पना ही आहे की ज्या संस्कृतीत जवळच्या लोकांमध्येही परस्पर अंतर ठेवले जाते त्यांना सूचित केले जाते त्याच वेळी या अंतरामध्ये वैयक्तिक स्पर्शांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते अभ्यासाच्या जोरावर त्यांनी असे सुचविले आहे की दक्षिण युरोप आणि अरबी देशांना संपर्क संस्कृती म्हणून संबोधले जाऊ शकते कारण या समाजांमध्ये सामान्यत असे दिसून आले आहे की लोक एकमेकांना स्पर्श करतात आणि त्याच वेळी ते जवळच्या लोकांमध्येही परस्पर अंतरही ठेवतात इतरांच्या तुलनेत त्याने काही देशांना त्यांच्या संपर्क नसलेल्या संस्कृतीच्या विभागणीखाली ठेवले आहे त्यांनी उत्तर युरोपातील देश तसेच उत्तर अमेरिकेतील लोक त्यांच्या आंतर वैयक्तिक परिस्थितीत तुलनेने अधिक अंतर ठेवतात आणि वर्तणूकही या पेक्षा वेगळी असते यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या संशोधकांच्या आधारे भाष्य केले आहे हेनी हेडीगर जे प्राणिसंग्रहालयाचे जीवशास्त्रज्ञ जनक म्हणून ओळखले गेले आहेत त्यांच्या अभ्यासाद्वारे प्रेरित होऊन हॉलच्या प्रॉक्सिमिक्स अंतरांच्या चार झोनमधील अंतरासंबंधी भाष्य केले जाऊ शकते हेनी हेडीगर एक स्विस इथोलॉजिस्ट होते त्यांनी अंतराचे आणि प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती एकमेकांच्या संपर्कात राहतात यांचे निरीक्षण केले त्यांनी या अंतराचे नाव उड्डाण गंभीर वैयक्तिक आणि सामाजिक अंतर म्हणून ठेवले आहे मानवाने एकमेकांशी कायम ठेवलेल्या चार झोनवरील अभ्यासात हॉलने बरेच काही निष्कर्ष काढले आहेत तथापि समीपतेमधील वर्तनावर सांस्कृतिक बाबींचा परिणाम होते जे केवळ त्याला श्रेय दिले जाऊ शकते हॉलने आपले लक्ष वेधून घेतलेले आणखी एक बाब म्हणजे उच्च आणि निम्न संदर्भातील संस्कृती संदर्भाच्या कल्पनेतून असे सुचवायचे आहे की एखाद्या व्यक्तीचे वर्तन समजून घेण्यासाठी दिलेल्या माहितीची संपूर्ण परिस्थिती किंवा पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे कधीकधी हे आपण दररोजच्या भाषणामध्ये वापरलेल्या वाक्यांमधून प्रतिबिंबित होते आणि त्याच वेळी आपण एकमेकांशी जवळीक आणि अंतर देखील प्रतिबिंबित करतो त्यांनी असे सुचवले होते की उच्च संदर्भात संस्कृती संप्रेषण अत्यंत प्रतीकात्मक आहे आणि लोकांना अनेक बाबींबद्दल न बोलता पार्श्वभूमी समजते परंतु याचा परिणाम आपल्या बोलण्याचा अर्थ समजण्यासाठी किंवा इतरांनी विश्लेषण करून समजून घेण्यासाठी करतात उदाहरणार्थ सामाजिक पदानुक्रम सामाजिक स्थिती आणि त्याच वेळी काही विशिष्ट उपरोधिक भाषिक वर्तन ज्यायोगे आपण परस्परांमधील अंतराचा काही विशिष्ट मार्ग आणि संवादाचा विशिष्ट मार्ग टिकवून ठेवू शकतो हॉलच्या अभ्यासामध्ये त्यांनी अशी टिप्पणी केली आहे की जपान तसेच अनेक आशियाई समाज आणि काही पाश्चात्य देश देखील प्रतीकात्मक संस्कृतीत दिसून येतात त्याने एक अत्यंत रंजक उदाहरण उद्धृत केले ज्यात सामान्य ब्रिटिश व्यक्ती उपयोगात आणतो अशा शब्दसंग्रहातून एखादा ब्रिटिश टिप्पणी देऊ शकेल की "मी काय बोलावे ते ऐकतो " किंवा "अरे मी जवळजवळ सहमत आहे" असेही म्हणू शकतो पण उच्च संदर्भ संस्कृतीशी संबंधित नसलेली एखादी व्यक्ती बहुतेक वेळेस या विधानाची पुष्टी म्हणून अर्थ सांगू शकते तथापि उच्च संदर्भ संस्कृतीमध्ये केलेला विडंबनात्मक नकार त्याला समजू शकणार नाही दुसरीकडे आम्हाला आढळले की निम्न संदर्भाची संस्कृती तंतोतंत संवादावर विश्वास ठेवते कमी संदर्भ संस्कृतीत एकाच माहितीचा एकच अर्थ असतो आणि माहिती ज्या प्रकारे अर्थ लावला जातो त्या पार्श्वभूमीत न उच्चारलेल्या बाबींचा परिणाम होऊ शकत नाही आपण असेही म्हणू शकतो की कमी संदर्भ संस्कृतीत संवाद हा नियमभिमुख आहे तसेच ते अधिक चांगले नियमबद्ध आहे आणि हे नियमभिमुख ज्ञान अशा निम्न संदर्भ संस्कृतीत सहज हस्तांतरणीय आहे हॉलने अमेरिका आणि जर्मनीची उदाहरणे दिली आहेत त्याच वेळी आढळले की एखादी व्यक्ती संदर्भाची जाणीव ठेवणारी आहे की नाही हे देखील सामाजिक स्थितींवर अवलंबून आहे आमच्या पूर्वीच्या चर्चेमध्ये पाहिल्याप्रमाणे मौखिक संप्रेषणाचा एकच पैलू अंतिम अर्थ म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही तथापि हा एक अतिशय सकारात्मक संकेत आहे हॉलने असे सुचविले आहे की उच्च आणि निम्न संदर्भ संस्कृतीची ही वैशिष्ट्ये देखील जागेच्या व्यवस्थापने मध्ये प्रतिबिंबित होतात अगदी अलीकडील संशोधकांना असे आढळले आहे की ही प्रवृत्ती केवळ जागा व्यवस्थापन वास्तुरचना आणि अंतर्गत सजावटीमध्येच प्रतिबिंबित होत नाही ते वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेब पृष्ठे डिझाइन करताना सुद्धा वेळेनुसार समजून घेतात आमच्या संप्रेषणात ठेवलेला वेळ एकरंगी किंवा बहुरंगी असो किंवा संवादांमधील आणि संभाषणांदरम्यान असो की वेळेच्या संबंधित वेगवेगळे पैलू आपण वापरत असतो आपण असे म्हणू शकतो की आपल्या संप्रेषण करण्याच्या वर्तणुकीत समीपता समजून घेण्याला अधिक महत्त्व आहे हा युक्तिवाद पुढे चालू ठेवण्यासाठी असे म्हणू शकतो की उच्च संदर्भ संप्रेषण सामान्यपणे सभ्य आणि आदरणीय आहे हे काही अंतर राखते परंतु त्याच वेळी ते कधीही थेट नसते आणि म्हणूनच त्यात सारखेपणा आणि सुसंवाद वगैरे असतो हे कमी संदर्भ असलेल्या संप्रेषणावर टीका आहे कारण की त्यामध्ये लपलेला अर्थ किंवा उद्देश वाचण्याची क्षमता नाही आणि म्हणूनच ते फारसे योग्य नाही तशाच प्रकारे आपल्याला आढळले आहे की निम्न किंवा कमी संदर्भ असलेले संप्रेषण मुक्त आणि सत्य आहे असे मानले जाते ते एका विशिष्ट थेटतेसह समाकलित केलेले असते आणि म्हणूनच याची एक विशिष्ट सत्यता असते म्हणूनच असा दावा देखील असते की उच्च संदर्भ संप्रेषण सामान्यपणे माहिती लपवते हे गर्विष्ठ आहे म्हणूनच यावर सहज विश्वास ठेवला जाऊ शकत नाही ते खूप औपचारिक आणि सावकाश असते ही आकृती सूचित करते की कोणत्याही आंतर सांस्कृतिक परिस्थितीत आपल्यासाठी निम्न आणि उच्च संदर्भ संस्कृतीचे महत्त्व कसे समजले पाहिजे संदर्भ समजणे फार महत्वाचे आहे एखादी व्यक्ती दिलेल्या माहितीचे अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी सांस्कृतिक संदर्भ आवश्यक आहे आपल्याला कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या संभाव्यतेची शक्यता आणि काम योग्यरित्या सामायिक करण्यासाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या भूमिकेतून लोकांच्या अपेक्षा काय आहेत याचा न्यायनिवाडा करण्यासाठी देखील सांस्कृतिक संदर्भ आवश्यक आहेत प्रत्येक दृष्टीकोनाला स्वतःची शक्ती आहे हा विशिष्ट व्हिडिओ जो आपण नंतर तपासू शकता यात उच्च संदर्भ आणि निम्न संदर्भ संस्कृती यांच्यातील फरकांवर एक अतिशय मनोरंजक भाष्य केले आहे उच्च आणि निम्न संदर्भ संस्कृती काय आहे कमी किंवा निम्न संदर्भ संस्कृती म्हणजे काय कमी संदर्भातील संस्कृतीत सामान्यपणे लोकांचा अर्थ काय आहे हे अधिक थेटपणे बोलले जाते आणि यामुळे ते अधिक माहितीपूर्ण मानले जाते उच्च संदर्भ संस्कृती म्हणजे काय उच्च संदर्भ संस्कृती दीर्घकालीन संबंधांवर आधारित असते उच्च संदर्भ औपचारिक असतात आहे आणि अर्थ सुचवितात त्यासाठी आपल्याला देहबोलीकडे लक्ष द्यावे लागेल उच्च आणि निम्न संदर्भ संस्कृतीची काही उदाहरणे येथे निम्न विरूद्ध उच्च संदर्भ संस्कृतीचे उदाहरण आहे फ्रेंच लोकांना असे वाटते की जर्मन त्यांच्या बुद्धिमत्तेचा स्पष्टीकरण देऊन अपमान करतात जर्मन लोकांना असे वाटू शकते की फ्रेंच व्यवस्थापक कोणतेही मार्गदर्शन करीत नाहीत येथे उच्च संदर्भ संस्कृतीचे उदाहरण आहे सामान्यतः चिनी संस्कृतीत मेजवानीत अतिथींना पहिल्यांदा कमी जेवण दिले जाते किंवा वाढले जाते पाहुण्यांकडून आणखी काही मागणे कौतुक म्हणून पाहिले जाते तसेच जर भोजन आवडले नसेल तर ते अपमान होण्यापासून वाचविते येथे कमी संदर्भ किंवा निम्न संदर्भ संस्कृतीचे उदाहरण आहे कारण वैयक्तिक प्रयत्नांमुळे व्यवसाय जास्त चांगले करीत आहे व्यवसाय संस्कृतीः येथे उच्च संदर्भ संस्कृतीतले उदाहरण जे निम्न संदर्भ संस्कृतींमध्ये कमी प्रमाणात आढळते आहे उदाहरणार्थ चिनी लोक खरोखरच व्यक्तीच्या दर्जानुसार ती व्यक्ती आपल्या आदरास पात्र आहे काय हे ठरवते जर्मनीसारख्या निम्न संदर्भातील संस्कृतीत ते आपल्याबद्दल आणि आपल्या दर्जाची पर्वा करीत नाहीत जर आपण कठोर परिश्रम आणि कार्यक्षमता दाखविली तर त्यांचा आदर केला जातो एखाद्या जर्मन पर्यवेक्षकास त्याच्या कर्मचार्यांपेक्षा उच्च स्थान केवळ त्याचा उच्च दर्जामुळे नाही जर तुम्ही परिश्रम केले तर तुमचा पर्यवेक्षक तुम्हाला समान मानतील या पार्श्वभूमीवर आता आपण परस्परांमधील अंतराच्या अर्थांमधील सांस्कृतिक फरकांची चर्चा करणार आहोत आम्ही आधीच वैयक्तिक सामाजिक आणि सार्वजनिक अंतरंग असलेल्या अंतराच्या चार मूलभूत क्षेत्रे पाहिली आहेत या क्षेत्रांचा अभ्यास सर्व संस्कृतीत केला जातो परंतु वेगवेगळ्या संस्कृतीत या भिन्न अंतरासाठी दिलेली जागा भिन्न आहे डेव्हिड मत्सुमोतो यांनी या संदर्भात अनेक अभ्यास उद्धृत केले आहेत त्यांनी १९६६मधील वॉटसन यांच्या थडग्यांवरील अभ्यासाचा हवाला दिला ज्यामध्ये असे आढळले की अमेरिकन पुरुषांच्या तुलनेत अरब पुरुष एकमेकांच्या जास्त जवळ बसतात त्याच वेळी अरब पुरुष प्रत्यक्ष आणि संघर्षात्मक प्रकारचे शरीराचे दिशानिदेशन पाहिले गेले ते जास्त प्रमाणात थेट नजरेला नजर भिडवत आणि ते जास्त मोठ्याने आवाज वापरत होते १९६८ चा फोर्टसन आणि लार्सन यांनी केलेला दुसरा अभ्यास म्हणजे त्याने युरोपियन पार्श्वभूमीवरील विद्यार्थ्यांपेक्षा लॅटिन अमेरिकन लोक अधिक जवळीकतेने संवाद साधला आहे हा अभ्यास शैक्षणिक विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला १९७७ आणि १९७८ मध्ये घेण्यात आलेल्या नोएसजीरवान यांच्या अभ्यासाचेही त्यांनी उद्धृत केले आहे आणि असे आढळले आहे की जर्मन किंवा अमेरिकन या दोघांच्या तुलनेत इटालियन लोक अधिक जवळीकतेने संवाद करतात डेव्हिड मत्सुमोतो यांनी केलेला दुसरा अभ्यास म्हणजे १९७६ चा शूटर यांनी केलेला अभ्यास ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की कोलंबियामधील लोक कोस्टा रिकन्सपेक्षा जास्त जवळच्या अंतरावर संवाद करतात हे अवकाशीय अर्थ आपल्या मानसिकतेत तयार झालेल्या सांस्कृतिक फरकांच्या संभाव्यतेबद्दल सतर्क करतात या आकृतीमुळे आम्हाला हे समजण्यास मदत होते की भिन्न संस्कृती त्यांच्या आंतर वैयक्तिक व्यवहारात एखाद्या जागेची जाणीव कशी समजून घेतात आणि त्यांचे कसे स्पष्टीकरण करतात समीपताशास्त्राच्या संदर्भात आपल्यासाठी समजण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे लिंगाबद्दलच्या आपल्या समजुतीवर त्याचा कसा प्रभाव पडतो त्याचबरोबर सामाजिक श्रेणीबद्धतेबद्दलची आपल्या समजुतीमुळे आपल्या निकटतेबद्दलच्या समजुतीवर कसा प्रभाव पडतो समाजात विशिष्ट लिंग संहिता कशी लागू केली जाते आणि भिन्न लिंग संबंधांमधील बाह्य शक्तीची भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी परस्परांमधील अंतराचा नेहमीच प्रभाव असतो संपर्क संस्कृतीमध्ये संवाद करताना परस्परांमध्ये कमी अंतर असते हे आम्ही पाहिले आहे परंतु संपर्क नसलेल्या संस्कृतीमध्ये एकमेकांशी संपर्क साधण्याबरोबरच आंतर वैयक्तिक संबंधांमध्ये जास्त अंतर ठेवतात खरं तर या सांस्कृतिक पद्धती आपल्या जीवनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात शिकविल्या जातात वेगवेगळ्या संशोधकांनी सांगितले आहे की मूल 3 वर्षांचे होईपर्यंत मुलाने या सामाजिक संहिता आत्मसात केल्या जातात म्हणूनच हे सामाजिक आणि सांस्कृतिक संहिता जे आमच्या अंतराविषयीचे समज परिभाषित करतात आणि त्याचबरोबर योग्य लिंग वर्तनाबद्दलची आपली समज परिभाषित करतात अगदी लवकर आणि प्रभावी वयात शिकले जातात जेणेकरून ते आपल्या मनाचा कायमचा भाग बनतात हे संदर्भ आपल्याला जीवनातील कार्यात्मक हेतूंसाठी स्थान आणि अंतर यांच्या आवश्यकतेबद्दल संदेश पाठविण्यास मदत करतात आज वेगवेगळ्या समाजात वेगवेगळे लिंग मानदंड असल्याने या लिंगविषयक नियमांमध्ये समानता नाही आणि म्हणूनच असे आढळले आहे की विविध प्रकारच्या संस्कृतींमध्ये भिन्न लिंगासाठी वेगवेगळ्या नियुक्त केलेल्या जागा आहेत या कल्पनेस जागेचे लैंगिकीकरण किंवा लिंगभावाप्रमाणे जागेचे अंतराविषयीचे समज असे म्हणतात विशेषत पारंपारिक संस्कृतीत जेव्हा भिन्न लिंगांमधील व्यक्तींसाठी वागणुकीचे नियम वेगवेगळे असतात तेव्हा ही कल्पना महत्त्वपूर्ण बनते असे दिसून येते की व्यक्तींच्या लिंगानुसार वेगवेगळ्या शिष्टाचारांमधील भिन्न लिंग व्यक्तींमधील अवकाशाविषयीचे किंवा अंतराविषयीचे स्पष्टीकरण करता येते काही संशोधकांना असे आढळले आहे की हिस्पॅनिक जे युरोपियन लोक किंवा कॉकेशियन वंशाच्या लोकांना असे कमी वाईट वाटत असेल किंवा अजिबात वाईट वाटत नसेल की स्त्रिया त्यांच्या वैयक्तिक जागी आक्रमण करीत आहेत पण दुसरीकडे मध्यपूर्वेतील लोक तसेच आफ्रिकन लोक आहेत जे स्त्रियांनी त्यांच्या वैयक्तिक जागेवर आक्रमण केले तेव्हा त्यांना सर्वात जास्त वाईट वाटते हे आपल्याला परस्परांमधील अंतराविषयी स्थानांविषयी किंवा अवकाशाविषयी एक वेगळी समज देते विविध संस्कृतींमध्ये लिंगांच्या संदर्भात वागण्याचे भिन्न नियम असल्याने जागा किंवा परस्परांमधील अंतर कसे वापरायचे हे समजून घेण्यात ते खूप महत्वाची भूमिका बजावतात एखाद्या पुरुषाने स्त्री पुरुष समीपता समजून घेणे भिन्न संस्कृतींमध्ये भिन्न असू शकते काही संस्कृतींमध्ये असे आढळले आहे की स्त्रिया कोणत्याही भिन्नलिंगी व्यक्तींबरोबर संवाद करताना सामाजिक परिस्थितीबाबत अधिक संवेदनशील असतात म्हणूनच पुरुषांद्वारे वैयक्तिक जागेवर आक्रमण केल्याचे आढळल्यास स्त्रिया त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात सामान्यत असे म्हटले जाऊ शकते की भिन्नलैंगिक संवादांदरम्यान निकटता उच्च वर्चस्व दर्शविते आणि बर्याच संस्कृतींमध्ये असे दिसून येते की उच्च वर्चस्वाची ही भूमिका सामान्यत पुरुषांच्या मानसिक वैशिष्ट्यांकडे असते म्हणूनच अशा प्रकारच्या रूढी विशिष्ट संस्कृतीत ठाम मजबूत असतात या सर्व चर्चेमागील कल्पना अशी आहे की एखाद्या विशिष्ट संस्कृतीत परस्परांमधील अंतराविषयी आणि अवकाशाविषयीची समज ही त्या संस्कृतींमध्ये असलेल्या लैंगिक भूमिकेविषयी आणि आपण इतर लोकांशी असलेल्या आंतर वैयक्तिक संवादामध्ये कसे वाटाघाटी करतो हे समजून घेते या विविधतेबद्दलची आपली संवेदनशीलता जी सांस्कृतिक तसेच वैयक्तिक देखील असू शकते कारण याच संस्कृतीत आपल्याला वैयक्तिक वर्तणूकीत देखील भिन्नता आढळते तर ही विविधतेबद्दलची संवेदनशीलता आपल्याला इतर लोकांच्या वागणुकीचे अधिक निरीक्षण करण्यास प्रोत्साहित करते आणि संप्रेषणात अधिक प्रभावी बनवते यामुळे आपण दुसऱ्या व्यक्तीला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो समीपवर्ती वर्तनाबद्दल समजून घेताना आपल्याला आणखी एक खबरदारी घ्यावी लागेल ती म्हणजे या सांस्कृतिक विविधतेमध्ये कोणत्याही एकसुरी रूढी बनू नयेत तसेच या सांस्कृतिक नियम वा मूल्यांकडे कडे दुर्लक्ष्य करू नये समीपवर्तीच्या किंवा निकटवर्ती संदर्भात समजण्यासारखे आणखी एक पैलू म्हणजे हॉल यांनी सुरुवातीस बोललेले भिन्न आयाम किंवा परिमाण हॉलच्या निकटवर्ती वर्तनानुसार हे आठ वेगवेगळ्या आयामांचे कार्य आहे त्यांनी हे भिन्न परिमाण मूलतः संकेत प्रणाली म्हणून विकसित केले जेणेकरून योग्य परिमाणांवरील संशोधनाच्या उद्देशाने हे परिमाण नोंदवले जाऊ शकतात ही प्रणाली संशोधकांना अत्यंद दक्ष तसेच बारीक सारीक तपशीलाबद्दल निरीक्षण ठेवण्यास सक्षम करते त्यांनी संदर्भित केलेला प्रथम परिमाण त्यांच्या लिंगानुसार शरीराच्या ठेवणीशी संबंधित आहेत आमच्या आकलनानुसार लिंगानुसार घेतलेल्या शरीराची ठेवणीशी संबंधित संस्कृतीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे त्याने ज्या दुसर्या परिमाणांविषयी बोलले आहे ते म्हणजे एसएफपी अक्ष किंवा सामाजिक वृत्ती हे सांस्कृतिकदृष्ट्या निर्बंधित केलेले आहे आणि ते वय लिंग स्थिती तसेच सामाजिक परिस्थितीशी देखील जोडलेले आहे सोशिओफ्युगल अशा जागांच्या व्यवस्थेचे वर्णन करते जे लोकांना एकमेकांपासून दूर ठेवतात आणि सोशिओपेटल व्यवस्था ही अशी व्यवस्था आहे जे लोकांना एकत्र आणतात त्याने ज्या तिसऱ्या परिमाणांबद्दल बोलले आहे ते गतिबोधक घटकांशी संबंधित आहे ते शरीराच्या अवयवांची स्थिती आणि ते एकमेकांना कशा प्रकारे स्पर्श करू शकतात हे पाहते त्याने चार मार्गांचे वर्णन केले आहे ज्यात शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना स्पर्श करू शकतात त्यानंतर तो स्पर्शासंबंधित अलिखित नियमांबद्दल बोलतो जे प्रत्येक संवादाच्या दरम्यान परस्परांमधील स्पर्शास परवानगी देतात लोक कसे स्पर्श करतात किती वारंवार ते एकमेकांना स्पर्श करतात हा स्पर्श अपघाती आहे की तो दीर्घकाळ आहे की तो त्रासदायक आहे किंवा लोक या स्पर्शास सोयीस्करपणे स्वीकारतात की त्यांना अस्वस्थ वाटते म्हणूनच लोकांमध्ये एकमेकांना स्पर्श करण्याच्या वारंवारतेचे प्रमाण आपल्या सांस्कृतिक समजुतीने होते आणि त्याच वेळी शरीराच्या कोणत्या भागावर स्पर्श केला जातो हे देखील आपल्या सांस्कृतिक समजुतीने ठरवले जाते जसे की आपण पुढील चर्चा विशेषत हाप्टिक्सच्या चर्चेत पाहुया काही संस्कृतीत डोक्यावर स्पर्श करणे अशुभ मानले जाते त्याकडे आपण लक्ष देऊ पाचव्या आयामा बद्दल किंवा घटकाविषयी त्याने बोलले ते म्हणजे रेटिना संयोजन डोळ्यांच्या संपर्काचे प्रमाण तसेच डोळ्यांच्या संपर्काचे स्वरूप ते तीक्ष्ण स्पष्ट परिघीय आहे किंवा टाळणे आहे की नाही हे आपल्या सांस्कृतिक समजुतीवर आधारित आहे हेही आपण पाहतो आहोत की लिंगभेद हे कोणत्याही संस्थेतील पदानुक्रमांवर आधारित असतात मग ते शरीराच्या उष्णता आणि गंधासंबंधित अलिखित नियमांबद्दल देखील बोलतात शरीराच्या उष्णतेचे प्रमाण हे जेव्हा एकमेकांशी अगदी जवळून स्थित असतो तेव्हाच कार्य करू शकते गंधासंबंधित अलिखित नियमांचा लावलेला अर्थ तसेच आपल्या शरीरावरील गंध हे संदेशाशी संबंधित असतात पुन्हा आपण चर्चा करू की विशिष्ट संस्कृतींमध्ये हे कसे श्रेयस्कर आहे आणि विशिष्ट संस्कृतीत ते कसे टाळावे त्याने ज्या शेवटच्या घटकाविषयी बोलले आहे ते आवाज आणि कर्कशपणा जे संस्कृती आणि इतर अनेक घटकांशी संबंधित आहे या प्रणाली आणि परिमाण जैव मूलभूत आहेत आणि ते जीवांच्या शरीरविज्ञानात रुजलेले आहेत हे समीपवर्ती वर्तन समजून घेण्याकरिता हे आठही घटक तितकेच महत्वाचे आहेत आणि त्याच वेळी हे सर्व घटक समान महत्वाचे नाहीत उदाहरणार्थ शरीराच्या उष्णता आणि गंधासंबंधित आमच्या समजुतीच्या तुलनेत दृष्टीबद्दलची आपली समज अधिक गुंतागुंतीची आहे या बाबींविषयी चर्चा केल्यानंतर ते असे म्हणतात की अंतराच्या चार मूलभूत क्षेत्राविषयी हे वैश्विक समज म्हणून ओळखले जाऊ शकतात तथापि या क्षेत्रासाठी विशिष्ट वर्तन प्रतिसाद आमच्या सांस्कृतिकदृष्ट्या विशिष्ट संकेतानुसार परिभाषित केले जातात तर पुन्हा असे आढळले की हॉलने समीपतेच्या सांस्कृतिक समजुतीचे महत्त्व वारंवार दर्शविले आहे समीपवर्तीच्या किंवा निकटवर्तीशी संबंधित असलेल्या आमच्या समजुतीशी संबंधित आणखी एक पैलू म्हणजे आपण आपल्या सभोवतालची जागा किंवा परिसर कसा तयार केला आणि वापरला जे आपल्या समीपवर्तीबद्दलच्या सुप्त समजुतीचे प्रतिबिंब आहे आपल्यातील बर्याच जणांना हे ठाऊक नसते की समीपवर्ती वागणुकीचे निकष आपल्या सांस्कृतिक समजुतीवर अवलंबून असतात परंतु जेव्हा जेव्हा त्यांचे उल्लंघन होते किंवा जेव्हा आपण एखाद्या परदेशी भूमीला भेट देतो तेव्हा एखाद्या जागेची व्यवस्था पूर्वीच्या समजुती पेक्षा अगदी भिन्न असते तेव्हा आपण या निकषांबद्दल तीव्रपणे जागरूक होतो सांस्कृतिक जागा किंवा अंतर आम्हाला नातेसंबंधाच्या स्वरूपाबद्दल बरेच काही सांगते आणि येथे मी कॅथरीन सॉरेल यांचे विधान उद्धृत करू इच्छिते "जर कोणी एखाद्या वैयक्तिक जागेत जास्त निकट आले तर तुम्हाला नेहमीच असे वाटते की येथे काय घडत आहे "म्हणून जर आपण समीपते बद्दलच्या आपल्या समजातील सांस्कृतिक फरकांकडे लक्ष दिले नाही तर आपल्या सांस्कृतिक दृष्टीकोनातून भिन्न गैरसमजदेखील सहजपणे होऊ शकतात निकटतेबद्दल किंवा समीपते बद्दल समजून घेण्यासाठी आपल्यास औपचारिक किंवा अनौपचारिक व्यवस्थे मध्ये उपलब्ध असलेल्या जागेची रचना देखील महत्त्वाची आहे समीपताशास्त्राच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून जागेच्या व्यवस्थेविषयी आपल्या समजानुसार सांस्कृतिक भिन्नतेचे आकलन महत्वाचे आहे तरीही साधारणपणे आपण असे म्हणू शकतो की अंतर किंवा अंतराळ समजणे हे तीन मूलभूत प्रकारांच्या समजुतीवर अवलंबून असते हे खरे आहे की जागेबद्दल सांस्कृतिक समज अस्तित्त्वात आहे उदाहरणार्थ अगदी लहान खोलीत एखाद्या व्यक्तीला उबदार वाटेल दुसरीकडे त्याऐवजी जो मोकळ्या संस्कारात जन्मलेला आहे त्याला ती खोली अत्याचारी दिसू शकते परंतु असे असूनही आम्हाला आढळले की संशोधकांनी दर्शविलेली तीन भिन्न प्रकारची जागा म्हणजे निश्चित वैशिष्ट्य जागा अर्ध निश्चित वैशिष्ट्य जागा आणि अनिश्चित वैशिष्ट्य जागा अर्ध निश्चित वैशिष्ट्य ही एक जागा आहे ज्यामध्ये आम्हाला नजीकता आणि संस्कृतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समजुतीचा जास्तीत जास्त प्रभाव आढळतो उदाहरणार्थ अर्ध निश्चित जागेच्या आमच्या व्यवस्थेमध्ये सोशिओफ्युगल आणि सोशिओपेटल व्यवस्था जास्त चांगली समजते निश्चित वैशिष्ट्यीय जागा स्थिरांकांद्वारे निश्चित केल्या जातात त्या स्थिर गोष्टी ज्या सामान्यपणे बदलू शकत नाहीत उदाहरणार्थ भिंत प्रादेशिक सीमा वगैरे निश्चित वैशिष्ट्यपूर्ण जागा म्हणजे कार्यालयीन इमारती शाळा किंवा शॉपिंग मॉल्स धार्मिक स्थाने सार्वजनिक करमणूक ठिकाणे वगैरे जी महत्त्वपूर्ण आहेत निश्चित जागेची वैशिष्ट्ये आपल्या जीवनातील अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर अंगीकारले जातात हॉलने यासाठी स्किनरियन मजबुतीकरण प्रक्रिया वापरलेली आहे स्किननेरियनने सुचविलेली ही मजबुतीकरण प्रक्रिया नेमकी कोणती आहे स्किनर यांनी प्रवृत्तीचा हा सिद्धांत पुढे ठेवला होता आणि तो म्हणाला होता की शिक्षा आणि अंमलबजावणीच्या आधारेच लोक कायमस्वरूपी काही विशिष्ट वर्तणूक शिकतात उचित वर्तनाला योग्य बक्षीस दिले जाते तर अनुचित वर्तनाला कडक शिक्षा केली जाते म्हणूनच या स्किनरियन मजबुतीकरण प्रक्रियेद्वारे लहान मुले आणि आपल्या सर्वांना निश्चित वैशिष्ट्याच्या जागेचे महत्त्व अंगीकारले जाते दुसरी जागा म्हणजे अर्ध निश्चित वैशिष्ट्य जागा अर्ध निश्चित वैशिष्ट्य जागा सतत हलत असलेल्या घटकांच्या व्यवस्थेद्वारे तयार केली जाते उदाहरणार्थ पडदे रंग यांचा वापर वेगवेगळ्या तऱ्हेने केला जातो हे सीमा चिन्हक आहेत आणि ते जागा समजून घेण्यासाठी आम्हाला सक्षम करते आपण कोणत्याही खोलीत फिरत असल्यास या खोलीत फर्निचरची व्यवस्था कशी केली गेली आहे यावर आधारित काही ठोकताळे तयार होतात फक्त फर्निचरची व्यवस्था पाहून असे वाटले की काही संदेश आपल्यापर्यंत पोचविण्यात आला आहे जेव्हा आम्ही कार्यालयीन जागा पाहतो ते अनुकूल वातावरण आहे की नाही डिझायनिंग मध्ये किती तीव्रता आहे हे त्वरित स्पष्ट होते उदाहरणार्थ आपण उजवीकडे वरच्या कोपऱ्यात असलेले हे विशिष्ट छायाचित्र पाहिले तर असे आढळते आहे की ते मुक्त आणि मैत्रीपूर्ण जागा असल्याचा समज देते इतरांच्या तुलनेत असे आढळले आहे की ऑफिसची एक वेगळी जागा देखील आपलेपणाची वा जवळची वाटू लागली जेव्हा एखादी व्यक्ती आंतर वैयक्तिक अंतरांची अवकाशाची वैशिष्ट्ये बदलते तेव्हा एक अनिश्चित वैशिष्ट्य जागा अनौपचारिक आणि गतिशील बनते ही एक अशी जागा आहे जी आंतर वैयक्तिक संवादकांदरम्यान बेमालूमपणे ठेवली जाते तसेच आसपासच्या जागेनुसार व्यक्तीने निवडलेली त्याची अवस्था वा दर्जा आणि वर्तन त्याच्या बद्दल काहीतरी सांगत असते जेव्हा आपण एकमेकांशी संवाद साधतो आणि विशेषत जेव्हा बसण्याची जागा ठरवितो तेव्हा आपल्या अवतीभोवती असलेल्या अदृश्य फुग्यामुळे फक्त त्या जागेचा ताबा घेत नसतो तर त्याच वेळी त्याच्या सभोवतालची ठराविक जागा देखील व्यापून टाकतो आम्हाला तिथे काही कलात्मक वस्तू किंवा काही विशिष्ट वस्तू ठेवायच्या असतात पण जर एखाद्याने अचानक टेबलावर एखादी फाईल किंवा चहाचा कप बाजूला लावला तर नियमांचे उल्लंघन झाल्याचे जाणवते म्हणून जेव्हा जेव्हा एखादा नको असलेला आवाज किंवा अगदी कोणीतरी टक लावून बघते किंवा अनपेक्षित सुगंध दरवळतो तेव्हा आपल्या नियमांचे उल्लंघन होत आहे असे आढळते त्याचप्रमाणे असेही आढळले आहे की अनिश्चित वैशिष्ट्याच्या जागेबद्दलची समजूत आपल्या स्वतःच्या मानसिकतेशी संबंधित असते आणि ही जागा नेहमीच आपल्या कामगिरीवर सर्वात महत्वाचा परिणाम करते हे देखील अनिश्चित जागेची विशिष्ट्य समज आहे म्हणूनच ही जागा आपल्या शरीराला द्रुतपणे वेढत असते आणि आपल्यातील प्रत्येकाला ही जागा आपली असल्याचे जाणवते समीपताशास्त्रचा विचार वास्तुरचना करताना सुद्धा केला जातो आम्ही हे निश्चित केलेल्या जागेच्या आमच्या चर्चेत देखील पाहिले आहे की विशिष्ट स्थापत्य रचना एखाद्या विशिष्ट संदेश देते आणि म्हणूनच आपल्याला आढळते की ती एक मूक भाषा आहे ज्याद्वारे लोक त्यांच्या मनोवृत्तीबद्दल भावना व्यक्त करतात आणि इतर लोकांबद्दलची मतेदेखील ठरवितात त्याचे अगदी आत्ताचे उदाहरण म्हणजे नवीन शहरीकरणाची संकल्पना ज्याने योग्य वास्तुरचना करण्यावर जोर दिला आहे स्थापत्यरचना आणि नियोजन ह्यांच्यातील सर्वात आव्हानात्मक संकल्पना म्हणजे सामाजिक संरचना अंगभूत वातावरण आणि मानवी वर्तन यांच्यामधील संवाद साधणे आहे आम्ही ज्या मार्गांनी त्यास प्रतिसाद देतो ते देखील लक्षात घेणे अत्यंत मनोरंजक आहे उदाहरणार्थ संशोधकांना असे आढळले आहे की अमेरिकेला भेट देणारे जर्मन व्यापारी लोक सहसा कार्यालये आणि व्यवसाय गृहांमधील मोकळ्या दाराकडे सैल किंवा शिथिल मनोवृत्तीचे संकेत म्हणून पाहतात जे अगदी अव्यवसायिक आहे वास्तुरचनेमध्ये सुरु झालेला स्पष्टपणा किंवा खुलेपणा त्यांना आवडत नाही दुसरीकडे अमेरिकन जेव्हा पारंपारिक जर्मन कार्यालयाला भेट देतात तेव्हा त्यांना असे दिसते की बंद दरवाजा हा काहीतरी गुप्तता लपवाछपवी किंवा कटकारस्थाने दर्शविते आपल्याला असे आढळते की आमच्या सांस्कृतिक समजुतीच्या आधारे नजीकता आपल्या वास्तुरचनेमध्ये कसे विकसित केले आहे अंतर्गत जागेच्या रचनेकडे आपण कशाप्रकारे पाहतो हेदेखील महत्वाचे आहे सामाजिक आणि सांस्कृतिक अंतर जे लोक परस्परांमध्ये राखतात ते अंतर्गत जागेच्या रचनेशी संबंधित असते तर आम्हाला असे आढळले आहे की बदलत्या सांस्कृतिक निकषांनुसार जागेची अंतर्गत रचनाही बदलते आमच्या कार्यालयांमध्ये आता वैयक्तिक कार्य संस्कृती बदलून गट कार्यसंस्कृती झाली आहे म्हणून पूर्वी कार्यालय तुलनेने अधिक निश्चित आणि वैयक्तिक टेबलसह आयोजित केलेले असे तर आता अद्ययावत कार्यालयांच्या कामाच्या जागा अधिकाधिक लवचिक असतात जिथे वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या गटांची व्यवस्था केली जाऊ शकते तर आता जागा अधिक निश्चित नसतात आणि कामांच्या आधारावर जागादेखील बदलू शकतात परंतु ज्या व्यक्तीस निश्चित कार्यालयीन जागेची सवय झाली आहे अशा व्यक्तीस अनिश्चित जागेत कामाचा उत्साह वाटत नाही सामायिकरित्या कामे करण्यासाठी आस्थापनांना योग्य कार्यालये देखील आवश्यक असतात परंतु त्याच वेळी त्यांना परस्परांमध्ये असलेल्या अंतराचा आदर ठेवण्याची परवानगी द्यावी लागते म्हणूनच मोकळ्या जागांमध्ये ध्वनिक पृथक्करण आणि स्वतंत्र प्रदेश म्हणून क्षेत्रे तयार करणे आवश्यक आहे प्रदेशाबद्दलचे आमचे आकलनदेखील समीपतेच्या चार घटकांच्या समजण्याशी संबंधित आहे मुख्यत्वे शरीराच्या अवतीभवती एक फुगासदृश आहे मग एक प्राथमिक प्रदेश आहे जो फक्त आपलाच आहे उदाहरणार्थ आपले स्वतःचे घर आपली कार इत्यादी मग एक दुय्यम प्रदेश असतो जिथे आपण विशिष्ट संबंधांचा विकास करतो कारण तिथे जाऊन आपण काम करतो ती कार्यालयाची जागा असू शकते ती आमच्या शाळेची जागा असू शकते आणि शेवटी हेच सार्वजनिक क्षेत्र आहे जी मोकळी जागा असते जागेमुळे व्यक्तीची ओळख देखील प्रकट होते आणि आपल्या सभोवताल एक चांगली परिभाषित जागा असल्यास ती ओळख नियंत्रण आणि स्थायीपणाची विशिष्ट भावना देखील देते काही लोक मार्करचा वापर करतात आणि असे आढळले की परस्परांतील संबंध स्थिती आणि सामर्थ्य प्रेरक शक्ती आपल्या अवतीभवती कशी दर्शविली जातात हे समजून घेणे हा एक अतिशय मनोरंजक मार्ग आहे आपण हे देखील लक्षात घेतले असेल की कार्यालयांमध्ये बर्याच तास लोकांना काम करावे लागते लहान काचेची विभाजने असतात उंच काचेची विभाजने फारच कमी असतात परंतु त्याच वेळी ते एक विशिष्ट जागा नियुक्त करण्यास सक्षम असतात जी स्वतःची जागा असते आम्हाला यामुळे स्वतःचे प्रदेश हक्क समजण्यास मदत होते उपहारगृहाच्या टेबल रचनेमध्ये आपल्याला हे देखील लक्षात येईल की जर हे दोघांसाठी टेबल रचना असेल तर उपहारगृह मालक सामान्यत टेबलच्या मध्यभागी लहान वस्तू ठेवतात ते लहान बाटल्या ठेवतात किंवा मध्यभागी मीठ वगैरे असते जेणेकरून जर दोघांची व्यवस्था असेल तर ही तुमची जागा आहे आणि ही माझी जागा आहे आपण देखील हे लक्षात घेतले असेल की जर मित्र बसला असेल तर ते सहजपणे हे बाजूला ठेवतील जेणेकरून त्यांच्या दरम्यान असलेली जागा सामायिक केली जाईल दुसरीकडे जर आपल्याकडे चहाचा प्याला असेल किंवा एखाद्या उपहारगृहामध्ये जर आपण दुसर्या व्यक्तीबरोबर काही औपचारिकरितीने वेळ घालवत असाल तर नंतर एक छोटासा प्रयोग करण्याचा प्रयत्न करा समजा मीठ किंवा केचप बाटली सहजपणे दुसर्या व्यक्तीच्या बाजूला थोडीशी सरकवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या टेबलावरील आपल्या जागेची जास्तीत जास्त जागा वाढेल ५ ते १० मिनिटात असे आढळेल की ती व्यक्ती तुम्ही कमी केली आहे ती जागा वाढवण्यासाठी आपल्याकडे सरकवेल आणि तुम्ही ज्याला मागे ढकलले असेल त्याला पुन्हा ढकलण्याचा प्रयत्न करेल ती व्यक्ती निकटतेबद्दल फारशी परिचित नसतानाही हे केले जाते आपणास लवकरच हे समजले की मीठ किंवा केचप बाटलीची हि रस्सीखेच लोकांना एकमेकांच्या दिशेने ढकलत आहे आपणास असे आढळते की ते सामर्थ्यवान गतीशीलतेचे प्रदर्शन आहे हे संबंधांचे देखील आहे आपल्याला असेही आढळते की आपण दोन दिवस एखाद्या परिषदेला जात असाल तर लोक ज्या विशिष्ट जागा ताब्यात घेतात त्याच आसनावर सर्व सत्रे राहतात कारण त्यांनी सहजपणे एक विशिष्ट संघटना विकसित केली आहे तर आपणास असे दिसून येते की संप्रेषणाच्या या पैलू समजून घेण्यासाठी आमची निकटता समजणे महत्त्वपूर्ण आहे आसन व्यवस्थेमध्ये असेही आढळले आहे की वर्तनातील निकटता आसन व्यवस्था आणि सामर्थ्य आणि नेतृत्व यांच्या दरम्यान काही समीकरणे आणि संबंध आहेत आसन स्थितीचे केंद्रस्थानिकरण सहजपणे वरचढपणासाठी किंवा सामर्थ्यासाठी चढाओढ दर्शविते समूहाच्या व्यवस्थेतील सर्वात केंद्रीय स्थान सदस्यांद्वारे मोठ्या संख्येने सहभागास अनुमती देते त्याच वेळी ते एखाद्या व्यक्तीला विशिष्ट वर्चस्व देखील प्रदान करते आणि त्या व्यक्तीचे नेतृत्व इतर लोकांच्या समजुतीशी जोडले जाते आपल्याला असे आढळेल की आमच्या नजीकपणाच्या सांस्कृतिक आकलनाचे हे पैलू रंगमंच चित्रपटगृहात आणि चित्रपटात ज्या जागेच्या रचनेतही केले जाते लोक ज्या पद्धतीने देखावे निवडतात आणि त्याशी संबंधित विविध गुणधर्म देखील आपल्या नजीकपणा किंवा समीपते बद्दलचे सांस्कृतिक समज संप्रेषण करतात आज आपण समीपताशास्त्राविषयीची चर्चा पूर्ण केली आहे जेव्हा आपण शाब्दिक संप्रेषणाच्या इतर बाबींकडे लक्ष देऊ तेव्हा आपण गेल्या दोन मॉड्यूलमध्ये ज्या चर्चा केल्या आहेत त्या पुन्हा लक्षात घेतल्या जातील कारण अभाषिक संप्रेषणाची कोणतीही बाजू अलिप्तपणे अभ्यासिता येणार नाही पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण डोळ्यांच्या संपर्कांची भाषा पाहू